आम्ही pMOS कॉमन सोर्स एम्पलीफायर ला कॉन्स्टंट V GS बायसिंग सह पाहिले आहे आता आम्ही दिलेल्या V GS ऐवजी दिलेल्या करंटवर pMOS ट्रान्झिस्टरने काय केले आहे त्यादृष्टीने nMOS ट्रान्झिस्टरला बायसिंग करण्याच्या इतर मार्गांकडे पाहतो आणि जर तुम्हाला nMOS आठवत असेल तर आमच्याकडे चार प्रकार होते आम्ही ड्रेन मध्ये सेंन्स करू शकतो जेव्हा मी बोलतो की सेंन्स करू शकतो तेव्हा ड्रेन टर्मिनलवर इच्छित Io आणि वास्तविक करंट ID मधील फरक सेंन्स करू शकतो आणि गेटला फीडबॅक आणि यामुळे आम्हाला ही टोपोलॉजी मिळाली हे ड्रेन सेंन्स करण्यासाठी आपल्याला त्या करंट सोर्स Io ला जोडणे आवश्यक आहे ओलांडून जेणेकरून फरक पॅरासिटीक कॅपेसिटर मध्ये वाहून जाईल आणि ड्रेन व्होल्टेज आणि गेट कडे फीडबॅक बदलेल आपल्याला पॉझिटिव्ह इन्क्रिमेंटल गेन द्वारे आपल्याला फीडबॅक पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणजे ड्रेन व्होल्टेज वाढल्यास गेट व्होल्टेज वाढला पाहिजे आणि याची सर्वात सोपी अंमलबजावणी अर्थातच आपल्याकडे हा शॉर्ट सर्किट असेल आणि याद्वारे एम्पलीफायर कसे रियलाईझ येईल हे आपण पाहिले आहे आता जर आपण काउंटर पार्ट चा pMOS पाहिला तर सर्व काही उलट होईल तर मी या VDD ला ट्रान्झिस्टर चा सोर्स आहे असे म्हणतो जे एका निश्चित व्होल्टेजशी जोडलेले आहे आणि जसे मी आधी सांगितले आहे कारण आम्ही पॉझिटिव्ह सप्लाय व्होल्टेज वापरतो मी याला VDD असे म्हणतो आणि खालच्या रेल ला ग्राउंड म्हटले जाईल जे सर्किटचे सामान्य संदर्भ नोड असेल आणि आम्हाला ड्रेन नोड वर फरक सेंन्स करावा लागेल हा ID आहे आणि Io आहे तर आता फरक ID Io पॅरासिटीक कॅपेसिटर साठी यात वाहतो जर ड्रेन करंट इच्छितपेक्षा लहान असेल तर हा करंट बाहेर ओढला जाईल आणि ड्रेन व्होल्टेज खाली पडण्याकडे झुकत जाते तसेच जर ड्रेन करंट इच्छितपेक्षा लहान असेल तर जर ID हा Io पेक्षा लहान असल्यास गेट व्होल्टेज VG कमी करणे आवश्यक आहे कारण सोर्स गेट व्होल्टेज VSG वाढविणे आवश्यक आहे तर VG प्रत्यक्षात कमी केले जाणे आवश्यक आहे आणि जर ID हा Io पेक्षा लहान असेल तर मी हे कसे करू काय होते की हे व्होल्टेज कमी होत चालले आहे तर ड्रेन मधील व्हेरिएशन आपल्याला गेटवर आवश्यक असलेल्या व्हेरिएशनच्या अगदी त्याच दिशेने आहे हे नेमके nMOS च्या बाबतीत जसे आहे तसे आहे म्हणून पुन्हा पूर्वीप्रमाणेच आम्हाला पॉझिटिव्ह इन्क्रिमेंटल गेन च्या माध्यमातून फीडबॅक पूर्ण करावा लागेल याचा अर्थ असा की V D वाढल्यास V G वाढते या पॉझिटिव्ह इन्क्रिमेंटल गेन ची ती भूमिका आहे आणि ते करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ड्रेन ला थेट गेटशी जोडणे तर या प्रकरणात आपण जाणता की ID Io स्टेडी स्टेट मध्ये आहे स्टेडी स्टेट मध्ये म्हणजे हे व्होल्टेज आता बदलत नाही आणि जर हे VDD असेल तर हे VSG अशा प्रकारे समायोजित केले जाईल जे ड्रेन करंट ID Io दुसर्या शब्दांत VSG VTP 2 2 Io µnCox W L तर nMOS ट्रान्झिस्टरच्या बाबतीत जे होते तेवढेच त्याचे VSD मूल्य असेल आता हा ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन मध्ये असेल कारण तो सॅच्युरेशन मध्ये असण्यासाठी VSD हे VSG VTP पेक्षा मोठे असावे जोपर्यंत VTP पॉझिटिव्ह आहे ही सर्वात सामान्य बाब असेल तर हे सॅच्युरेशन मध्ये असेल आता आम्ही nMOS सह या गोष्टींबद्दल आधीच सविस्तर चर्चा केल्यामुळे मी pMOS पर्यायांमधून थोडेसे पुढे जाऊ दुसरे म्हणजे सोर्स टर्मिनल आणि सोर्स टर्मिनलला फीडबॅक याला सेंन्स करणे nMOS प्रकरणात आम्ही काय केले कारण आम्ही परत सोर्सला फीडबॅक देत आहोत गेट टर्मिनल काही निश्चित व्होल्टेज VG0 ला बांधलेले होते आणि ड्रेन वापरला जात नव्हता तर ते वरच्या रेल VDD ला जोडलेले होते त्या सोर्सला आम्ही करंट सोर्स Io जोडला आहे आणि हे निष्पन्न झाले की आम्हाला आणखी काहीही करण्याची गरज नाही कारण येथे या कनेक्शनचा अर्थ असा आहे की जर ID हा Io पेक्षा जास्त असेल तर या पॅरासिटीक कॅपेसिटर द्वारे करंट वाहतो आणि व्होल्टेज वाढते जर ID हा Io पेक्षा जास्त असेल तर आपल्याला VGS कमी करावे लागेल म्हणून ID की Io पुनर्संचयित केले आहे VGS कमी करण्यासाठी आपल्याला सोर्स व्होल्टेज वाढवावे लागेल परंतु हे या कनेक्शनमुळे आधीच घडत आहे आणि जसे मी आधी नमूद केले आहे की MOS ट्रान्झिस्टरच्या कंट्रोलिंग साइड आणि कंट्रोल साइड चा एक भाग म्हणून सोर्स टर्मिनल आहे तर फीडबॅक येथे अंतर्भूत आहे तेथे फीडबॅक आहे जर ID आणि Ioमध्ये फरक असेल तर मध्ये सोर्स व्होल्टेज बदलते आणि यामुळे ड्रेन करंट बदलला जाईल pMOS बरोबर अगदी तीच गोष्ट घडते pMOS च्या बाबतीत ऑपरेटिंग पॉईंट पिक्चर संबंधित तरी किमान ड्रेन टर्मिनल वापरला जात नाही तर आम्ही ते ग्राउंडशी कनेक्ट करतो आणि गेट काही निश्चित व्होल्टेज VG0 जोडलेला असतो सहसा ते रेझिस्टिव्ह डिव्हायडर वापरुन प्राप्त केला जातो आणि ID आणि Io मधील फरक सेंन्स करू शकतो घेण्यासाठी आम्ही करंट सोर्सला सोर्स टर्मिनलशी जोडतो आणि कोणताही फरक Io ID पॅरासिटीक कॅपेसिटर द्वारे वाहिला जाईल म्हणून जर ID Io असेल तर याचा अर्थ असा आहे की एक करंट पॅरासिटीक कॅपेसिटर मध्ये पंप करतो आणि सोर्स व्होल्टेज वाढते तसेच ID Io असेल तर आम्हाला VSG वाढवावे लागेल पुन्हा आपण पाहू शकता की आणखी काहीही करणे आवश्यक नाही कारण गेट व्होल्टेज निश्चित केला आहे सोर्स व्होल्टेज वाढत आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण हे कनेक्शन बनविता त्या क्षणाला जर ID Io असेल तर स्रोत गेट व्होल्टेज VSG वाढेल आणि शेवटी स्टेडी स्टेट गाठली जाईल म्हणजेच जेव्हा ID व्होल्टेज हलणे थांबेल जेव्हा ID हे Io च्याबरोबरी चे होईल तर ते सगळे तिथेच आहे तर ते सोर्स फीडबॅक बायसिंग किंवा सोर्स सेंन्स करू शकतो आणि सोर्स फीडबॅक असे आहे pMOS ट्रान्झिस्टर सह सोर्स फीडबॅक बायस आहे आणि नंतर नेहमीच्या प्रक्रियेचा वापर करून आम्ही हे कोणत्याही प्रकारच्या एम्पलीफायरमध्ये बदलू शकतो बायसिंग व्यवस्थेसाठी आपल्याकडे हे पिक्चर असणे आवश्यक आहे आणि एम्पलीफायर रियलाईझ करण्यासाठी इनपुट सोर्स आणि लोड योग्य ठिकाणी जोडणे आवश्यक आहे तिसरा पर्याय ड्रेन च्या इथे सेंन्स करणे आणि सोर्स ला फीडबॅक देणे असा होता आणि ड्रेन च्या इथे सेंन्स करणे कारण आम्ही पुन्हा सोर्सला फिड देत आहोत VG0 सह पोटेन्शियल फिक्स करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ड्रेन सेंन्स करण्यासाठी आम्ही करंट सोर्सला ड्रेन शी जोडतो आणि कोणताही फरक Io ID त्या पॅरासिटिक कॅपेसिटर मध्ये जाईल आणि आम्हाला हे माहित आहे की जर ID खूपच लहान असेल जर ID Io असेल तर करंट या मार्गाने जाईल आणि ड्रेन व्होल्टेज वाढेल दुसरीकडे जर ID Io असेल तर सोर्स व्होल्टेज कमी होणे आवश्यक आहे जेणेकरून गेट सोर्स व्होल्टेज वाढेल आणि करंटजवळ पास Io एवढा होईल तर आपल्याला सोर्स पाहिजे असलेल्या व्हेरिएशन चा सेन्स आपल्याकडे ड्रेन च्या तिथे जे आहे त्याच्यापेक्षा विरूद्ध आहे तर आम्हाला काही टप्प्यातून फीडबॅक पूर्ण करावा लागतो ज्यामध्ये एक इन्व्हर्टींग गेन आहे ज्यामध्ये निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन आहे आणि त्यातील एक शक्यता म्हणजे त्याला ऑप एम्प म्हणून वापरणे पुन्हा pMOS ट्रान्झिस्टरच्या सहाय्याने ड्रेन मधील तो फरक सेंन्स करण्यासाठी गेटला काही निश्चित व्होल्टेज VG0 जोडले गेले आहे हे ID आहे आणि हे Io आहे डिफरन्स करंट ID Io कॅपेसिटर मधून वाहतो जर ID Ioअसेल तर हे व्होल्टेज वाढत जाते आता जर ID हे Io पेक्षा जास्त असेल तर काय होईल ते म्हणजे सोर्स व्होल्टेज कमी करणे आवश्यक आहे जेणेकरुन VSG कमी होईल तर व्हेरिएशन चा सेन्स जो आम्हाला सोर्स कडे हवा आहे तो nMOS च्या बाबतीत अगदी ड्रेन च्या येथे जे आहे त्याच्या विपरीत आहे म्हणून आम्हाला त्या दोघांदरम्यान निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन ची गरज आहे म्हणजेच जर ड्रेन व्होल्टेज वाढले तर सोर्स व्होल्टेज कमी होणे आवश्यक आहे आणि एक शक्यता म्हणजे ऑप एम्प वापरणे आपण वापरु शकता अशा बर्याच गोष्टी आहेत परंतु आम्ही येथे ऑप एम्प वापरु शकतो आणि गेन ड्रेन मधून सोर्स कडे इनव्हर्टींग आहे म्हणून आपल्याकडे मायनस प्लस आहे आणि आम्ही त्याला त्या मार्गाने जोडतो आणि मी VD0 असे म्हटले तर स्टेडी स्टेट मध्ये येथे व्होल्टेज VD0 होईल कारण मी असे आहे की ऑप एम्प एक आदर्श ऑप एम्प आहे त्याच्या इनपुट टर्मिनल्समध्ये वर्च्युअल शॉर्ट आहे तर हे VD0 वर असेल व गेट VD0 वर आहे सोर्स गेट व्होल्टेज असे असावे की ट्रान्झिस्टर करंट Io वाहून नेतो याचा अर्थ सोर्स गेट व्होल्टेजेस VSG VTP 2 2 Io µnCox W L असे असावे तर येथे Vs मधील व्होल्टेज असे असावे Vs VG0 VTP 2 2 Io µnCox W L आणि हा भाग गेट ओव्हरड्राईव्ह व्होल्टेज म्हणून ओळखला जातो मूलत तो VGS VTN nMOS ट्रान्झिस्टरच्या बाबतीत किंवा VSG VTP PMOS ट्रान्झिस्टरच्या बाबतीत असतो मुळात अस्तित्त्वात असलेल्या MOS ट्रान्झिस्टर चालू केल्यावर जास्त व्होल्टेजची मात्रा आहे MOS ट्रान्झिस्टर चालू करण्यासाठी आपल्याला थ्रेशोल्ड व्होल्टेजची आवश्यकता आहे आणि त्याही पलीकडे आपल्याकडे ही मात्रा आहे आणि त्याला ओव्हरड्राईव्ह म्हणतात आणि संभाव्यतेचा शेवटचा स्रोत म्हणजे सोर्स आणि गेटवरील फीडबॅक सेंन्स करू शकतो घेणे पुन्हा कारण आता ड्रेन पिक्चर मध्ये नाही आम्ही सोर्स सेन्स करण्याकरिता त्यास सप्लाय व्होल्टेज VDD ला जोडतो आम्ही करंट सोर्स Io कनेक्ट करतो आता आपल्याला हे माहित आहे की फक्त सोर्स ला जोडण्याद्वारे आपल्याला सोर्स कडे फीडबॅक मिळत आहे या प्रकरणात फीडबॅक पूर्णपणे गेटला नाही तेथे सोर्स ना देखील फीडबॅक मिळेल परंतु आम्ही निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन द्वारे फीडबॅक पूर्ण करून गेटला अतिरिक्त फीडबॅक प्रदान करू शकतो कारण गेटवर आपल्याला आवश्यक असलेल्या व्हेरिएशन चा सेंन्स हा आपल्याकडे असलेल्या सोर्स च्या विरूद्ध आहे तर या प्रकरणातही मी गेटला फीडबॅक लिहितो सोर्स आणि गेट या दोहोंबद्दल फीडबॅक आहे परंतु जर या एम्पलीफायर ला यथार्थपणे उच्च गेन झाला असेल तर गेटला भरीव फीडबॅक असेल आणि सोर्स ला खूपच कमी फीडबॅक मिळेल आणि आम्ही pMOS सोबत समान तत्त्वाने हे कसे करू ऑपरेटिंग पॉईंट पिक्चर मध्ये आता ड्रेन वापरला जात नाही सोर्स च्या इथे सेंन्स करण्यासाठी आम्ही सोर्स टर्मिनलशी करंट सोर्सला जोडतो हे Io आहे हा ID आहे आणि Io ID त्या मार्गाने वाहतो म्हणून जर ID Io असेल तर VS वाढते जर ID Io असेल तर VSG वाढणे आवश्यक आहे म्हणून VS वाढणे आवश्यक आहे किंवा VG कमी होणे आवश्यक आहे किंवा दोन्ही या प्रकरणात VS वाढते परंतु आम्हाला देखील गेटवर फीडबॅक घ्यायचा आहे म्हणून VG कमी होणे आवश्यक आहे म्हणून पुन्हा गेटवर आपल्याला आवश्यक असलेल्या व्हेरिएशनचा सेंन्स करू शकतो हे आपल्याकडे असलेल्या सोर्स च्या विरूद्ध आहे तर आम्ही फीडबॅक एका इनव्हर्टींग अवस्थेद्वारे किंवा ज्यामध्ये निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन होते त्याद्वारे पूर्ण करतो तर याचा खराखुरा अर्थ असा आहे की सोर्स व्होल्टेज वाढल्यास गेट व्होल्टेज कमी होते आणि एक उदाहरण म्हणजे ऑप एम्प वापरणे कारण आपल्याला इनव्हर्टींग स्ट्रक्चर आवश्यक आहे आम्ही हे करतो ऑप एम्पचे इन्व्हर्टींग टर्मिनल येथे आहे हे VS0 त्यामध्ये आहे जर हे एक आदर्श ऑप एम्प असेल कारण व्हर्च्युअल शॉर्टमुळे जेव्हा निगेटिव्ह फीडबॅक येतो तेव्हा व्होल्टेज VS0 वर येईल आणि आपण गेट व्होल्टेजची गणना करू शकता ते VS0 VT ओव्हरड्राईव्ह असेल एखाद्या दिलेल्या करंटवर pMOS ट्रान्झिस्टरला बायस बायसिंग लावण्यासाठी ते सर्वात शेवटचे रूप आहे आता आपण यापैकी कोणतेही एक बायसिंग पिक्चर घेऊ शकता आणि त्यास कॉमन सोर्स एम्पलीफायर किंवा इतर प्रकारचे एम्पलीफायर बनवू शकता आता जेव्हा आपल्याकडे आधीपासूनच nMOS ट्रान्झिस्टरसह कार्यरत टोपोलॉजी आहे आपल्याला सुरवातीपासून pMOS टोपोलॉजी काढण्याची आवश्यकता नाही nMOS सर्किटला pMOS मध्ये रूपांतरित करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे जो पुढे येणाऱ्या एका धड्याचा विषय असेल